तर एफडीटीडी च्या निष्कर्षाचे अंतिम मॉड्यूल आहे स्त्रोत कसे हाताळायचे याव्यतिरिक्त आपण सर्व काही बोललो आहोत जर तुम्ही मला एखादा विद्युतप्रवाहाचा स्रोत किंवा एखादे इंसिडेन्ट क्षेत्र दिले तर मला हे समीकरणात कसे आणता येईल बरोबर तर येथे एफडीटीडी मध्ये अंतिम मॉड्यूल आहे आणि असे दिसून आले आहे की समस्येचे दोन भिन्न वर्ग आहेत ज्याबद्दल आपण काळजी करण्याची आवश्यकता आहे हे जवळजवळ दोन भिन्न संशोधन समुदायांसारखे आहे एक अँटेना समुदाया सारखे आहे जेथे आपण विद्युतप्रवाहाचा स्रोत निर्दिष्ट करता आपण म्हणता येथे विद्युतप्रवाहाचा स्रोत आहे हे मूल्य आहे एवढे अँप्स आहेत या ठिकाणी टाईम आणि स्पेस मध्ये आणि दुसरे असे लोक आहेत जे स्क्याटेरिंग समस्या करतात म्हणून जेव्हा मी विमानाचा रेडिएशन क्रॉस सेक्शन रडार क्रॉस सेक्शन मोजत आहे तेव्हा प्रकाशमय अँटेना इतका दूर आहे की मी त्यास माझ्या सिम्युलेशन डोमेन मध्ये समाविष्ट करणार नाही मला एवढेच माहित आहे की तेथे एक इंसिडेन्ट क्षेत्र आहे तर या दोन भिन्न पध्दती आहेत आणि आपण एफडीटीडी साठी त्या दोघांना कसे हाताळायचे याबद्दल चर्चा करू तर आधी आपण विद्युतप्रवाहाच्या स्रोतांना सामोरे जाऊ तर हा अगदी सोपा भाग आहे बरोबर हे थेट मॅक्सवेल च्या समीकरणातून येत आहे तर व्हॉल्यूम करंट एक्सआयटेशन सहजपणे संज्ञेद्वारे दिले जाते की आपल्या सर्वांना टाईम आणि स्पेस मधील एखाद्या बिंदू वरचा जे माहित आहे म्हणून उदाहरणार्थ मी टीई प्रकरण द्विमितीय टीई घेतल्यास तर टीई प्रकरणात माझे व्हेरिएबल्स काय आहेत आता नेहमीच गोंधळात टाकतात आपण स्टेन्सिल कसे दिसते ते लिहू हे माझे आहे हे माझे आहे आणि माझे केंद्रात आहे आणि आपले अपडेट समीकरण काय होते माझ्याकडे होते आपण आधी नुकतेच हे लिहिले आहे तर तुम्हाला माहित आहे आपण वापरु शकतो तर जर मी येथे घटक घेतले तर काय होते तर हे वेक्टर आहे हे लक्षात ठेवा की हे सर्व व्हेक्टर्स आहेत तर मग आपण त्याची अंमलबजावणी कशी कराल तर आम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे परंतु प्रत्यक्षातइतर पोलरायझेशन मध्ये जाईल पहा आपण लिहिले आहे जर मला हे आणि t चे फंक्शन म्हणून माहित असेल तर जेथे माझे अपडेट समीकरण असतील त्यात मी फक्त चे मूल्य मिळवतो सर्वात नैसर्गिक स्थान कोणते टाईम आणि स्पेस मधील एक नैसर्गिक स्थान जिथे मी हे मिळवावे किंवा अपडेट समीकरणांमध्ये हे समाविष्ट करावे सोबत खरंच माफ करा सोबत तर मला असे म्हणायचे आहे कि आधी आपल्याला हे अर्ध पूर्ण वेळेस बरोबर माहित असले पाहिजे परंतु जर मी जर आपण मला टाईम आणि स्पेस चे फंक्शन म्हणून दिले तर जिथे जिथे ते दिसेल तिथे मी ते फक्त सब्स्टीट्युट करतो तर तुम्ही बरोबर आहात तर हे एन् अर्धा या क्षणावर आहे परंतु आपण बरोबर आहात की स्पेसच्या ठिकाणी ते विद्युत क्षेत्र होणार आहे कारण येथे जेव्हा माझ्याकडे चुंबकीय क्षेत्राचे स्पेस डेरिव्हेटिव्हअसेल तेव्हा मला फायनाईट डिफरन्सेस मिळणार आहे बरोबर तर येथून किंवा डावीकडे व उजवीकडे जे काही आहे तर ते स्पेसच्या ठिकाणी अधिक अचूक होईल फील्ड स्पेसच्या क्षणावर हं विद्युत क्षेत्र डेरिव्हेटिव्ह वर सर्व काही हस्तगत करतो येथे हे काहीही फार कठीण नाही आता असे दिसते आहे की येथे सर्व काही आहे जे फक्त मध्ये ठेवले आहे आणि आपण केले आता प्रश्न एक रोचक प्रश्न आहे की या वर काही मर्यादा असणार का तर आमच्या एफडीटीडी सिम्युलेशन मध्ये आपण आता पीएमएल आणि ते सर्व विसरू या आपले सिमुलेशन योग्यरित्या चालविण्यासाठी आणि योग्य उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला कोणती पॅरामीटर्स सेट करण्याची आहेत आपण सिम्युलेशन चालवण्यापूर्वी काय ठरवावे लागेल कॉऊरंट स्टॅबिलिटी फॅक्टर तर मला डेल्टा एक्स डेल्टा टी आणि अल्फा सेट करावे लागेल अल्फा स्थिर असावा हा मला सेट करायचा आहे आता प्रश्न हा आहे की किती वेगवान किंवा सध्याची टर्मआणि या पॅरामीटर्स मध्ये काही संबंध आहेत का किंवा ते दिसत नाहीत त्यात वारंवारता घटक असू नयेत बरोबर अगदी चांगले मग विद्युतप्रवाह स्रोत आणि दरम्यान संबंध आहे का बरोबर तर आपला हा फक्त वेळेचे फंक्शन म्हणून घेऊ आपल्याकडे काही फुरियर ट्रान्सफॉर्म असेल जर मी येथे फुरियर ट्रान्सफॉर्म लिहून काढले तर आपल्याला मिळेल आणि समजू की हे बँड लिमिटेड आहे असे म्हणू की म्हणू ते फक्त मॅक्सिमम वारंवारिता बदलाला काही संख्येपर्यंत मान्यता देते बरोबर तर हा बँड लिमिटेड आहे म्हणू तर म्हणा ही मॅक्सिमम वारंवारता आहे मग चे योग्य रीतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी निक्विस्ट प्रमेय द्वारे वेळेच्या नमुन्यांवर काही मर्यादा आहे का हो बरोबर तर वेळ नमुना कोणता असावा तर तिथे आहे आणि दुप्पट आहे बरोबर तर ते होणार आहे आता डेल्टा टी यापेक्षा जास्त कि कमी असावे या पेक्षा कमी बरोबर योग्य रीतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी किमान निक्विस्ट दराने मला नमुने घ्यावे लागतील आणि त्याच वेळी आमच्याकडे आमचा कॉऊरंट फॅक्टर आहे बरोबर तर कॉऊरंट फॅक्टर काय सांगतो हे परिमाणानुसार मर्यादित आहे तर विद्युतप्रवाह स्त्रोत दिल्यास मला वर मर्यादा येते पेक्षा मोठी असू शकत नाही तर आता निश्चित झाले आहे तुमचा देखील निश्चित झाला म्हणूनच तुमची स्पेस स्टेप देखील निश्चित आहे तर निश्चित निश्चित आणि निश्चित सुचवते बरोबर कारण एफडीटीडी मध्ये स्पेस आणि टाईम मजबूत पणे संबंधित आहे आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण स्वतंत्रपणे करू शकत नाही तर जर माझ्याकडे बर्याच उच्च बँडविड्थ चा विद्युतप्रवाह स्त्रोत असेल तर याचा अर्थ असा आहे की जर माझ्याकडे खूप उच्च बॅन्डविड्थ चा विद्युतप्रवाह स्त्रोत असेल तर स्पेस डीसक्रिटायजेशन अगदी योग्य असेल ते उलटे वाटू शकते काय संबंध आहे हे वाटू शकते परंतु आपण हे पाहू शकता की हे संबंध कॉऊरंट पॅरामीटर द्वारे आहेत बरोबर स्पेस डीसक्रिटायजेशन तर आपल्याला ही गणना आधीच करावी लागेल कारण एकदा आपण आपले अपडेट समीकरण कोड केले की आपला अल्फा निश्चित झाला तर तुम्ही ज्या क्षणी मला द्याल त्या क्षणी माझे निश्चित आता जर मी माझा विद्युतप्रवाह स्त्रोत बदलणार आहे आणि त्यास उच्च बँडविड्थ चा बनवत आहे तर काय होईल आपली सर्व अपडेट समीकरणे चालू होतील तेथे स्थिरता असेल कारण आपण अल्फा निश्चित केले आहे म्हणून आपल्याला काही उत्तर मिळेल आणि ते उत्तर चुकीचे असेल कारण आपला विद्युतप्रवाह स्त्रोत च योग्य रित्या अंमलात आणलेला नाही कारण विद्युतप्रवाह स्त्रोताच्या पूर्ण वैशिष्ट्यांची नोंद घेण्यासाठी सध्याच्या टाईम स्टेप मध्ये पुरेसे रिझोल्युशन नाही हे बँड लिमिटेड आवृत्ती ची नोंद करेल आवृत्ती होय तर या सर्व प्रकारच्या गोष्टी घडतील आणि नक्की काय दोष होता हे शोधून काढणे आपल्यासाठी फारच अवघड असेल कारण आपण सिग्नल आणि सिस्टम वगळले हे पॅरामीटर्स योग्य प्रकारे सेट करणे ही एक महत्वाची बाब आहे तर एक उदाहरण घेऊ विद्युतप्रवाह स्त्रोत कार्यान्वित करण्याचा एक लोकप्रिय प्रकार तर आपण गॉसिअन विद्युतप्रवाह वापरता गॉसिअन विद्युतप्रवाह स्त्रोत खूप लोकप्रिय आहे ठीक आहे तर उदाहरणार्थ ते एक गॉसिअन आहे स्पेस अवलंबित्व विसरा तर हे नियंत्रित करून मी सध्याचे विद्युतप्रवाह स्त्रोत किती तीव्रतेने चालू आहे या भोवती खेळू शकतो तर सामान्यत समजा आपल्याला एखादा विद्युतप्रवाह स्त्रोत लागू करायचा आहे जो एखाद्या विशिष्ट वेळी चालू होता आपण ते एक स्टेप फंक्शन म्हणून अंमलात आणल्यास समस्या काय आहे समजा तिथे चालूबंद आहे म्हणजे तुम्हाला एक विद्युतप्रवाह स्त्रोत अंमलात आणायचा आहे आणि आपण तो डेल्टा फंक्शन किंवा स्टेप फंक्शन म्हणून अंमलात आणता खूप वेळासाठी 0 नंतर चालू आणि मग 0 काय होईल जर वारंवारतेचे घटक इतके मोठे असतील की याचा अर्थ असा होईल की आपण यापूर्वी काय पाहिले माझे खूप मोठे होईल म्हणून मी ते करण्याऐवजी मी सहज मार्गाने अंमलात आणले तर त्याचे फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणजे गॉसिअन चे फुरियर ट्रान्सफॉर्म आहे स्त्रोत ची अंमलबजावणी करण्यासाठी आपण गॉसिअन मार्ग निवडण्यामागील हे एक कारण आहे तर मी फक्त फुरियर ट्रान्सफॉर्म लिहीन हे फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये आहे तर यापैकी कोणती संज्ञा मला ३ डीबी बँडविड्थ देते म्हणजे फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये मला रूंदी कशी कळेल किंवा कोणत्या टर्म वर जाईल किंवा किती रुंदी आहे साधारणतः किती बँडविड्थ आहे तर हे होणार आहे त्यानंतर अँप्लिटुड कमी होऊ लागेल जे आपण पहात आहोत तेथे कॅरियर फ्रिक्वेन्सी देखील आहे कारण वर या घातांकाच्या च्या मूल्याचे काय होते हे ने कमी होते बरोबर आपण साधारणतः बँडविड्थ ची अशी व्याख्या करतो तर ते आहे तर सुरक्षित असण्यासाठी आपण काय करू शकतो आपण एफ नॉट मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ला सेट करू तर जर मी हे सिग्नल फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये वर फिल्टर केले तर मी बहुतेक सिग्नल घेतले आहेत बरोबर ते संरक्षण देईल ठीक आहे तर याचा अर्थ असा होतो तर हे आहे तर ही माझी मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे आणि हे अप्रत्यक्षपणे निश्चित करते जसे आपण येथे केले एकदा मी माझे निश्चित केले की माझे मिळते मी निश्चित करण्यासाठी कॉऊरंट पॅरामीटर वापरतो ठीक तर हे फक्त एक उदाहरण आहे विद्यार्थीः विद्युतप्रवाह स्त्रोत मॉडेलिंग करण्याचा हा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे ज्यामुळे आपण ते करत आहोत तर आपल्या विद्युतप्रवाह स्त्रोतामध्ये किती फ्रिक्वेन्सीआहेत हे आपण मध्ये बदल करून नियंत्रित करू शकता आपण ब्रॉडबँड स्त्रोताची अंमलबजावणी करू शकता किंवा आपण नॅरो बँड स्त्रोताची अंमलबजावणी करू शकता आपण मध्ये बदल करतोय कारण वेळ कमी तेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त आणि तसेच उलटपण तर मी हे करू शकतो हे अगदी लोकप्रिय आहे तुम्हाला स्टेप फंक्शन द्वारे त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा नाही तुम्ही असे काहीतरी वापराल तर हे आपणास दर्शवित आहे की समस्यांचे निरसन कसे करावे जे आपण लक्षात ठेवले पाहिजे तर दुसर्या शब्दात निश्चित करण्यासाठी आपल्याला या पॅरामीटर वर लक्ष ठेवले हवे हा निहितार्थ आहे तर हा एक होता आणखी एक पैलू जेव्हा आपण सिम्युलेशन सुरू करता तेव्हा काय होते बरोबर तर सुरूवातीला तर पुन्हा एक घटक आहे समजा सिम्युलेशन वेळी सुरू झाले अचानक खूप मोठा विद्युतप्रवाह आहे तो बर्याच संख्यात्मक अस्थिरतेचा स्रोत आहे आणि यामुळे उच्च फ्रिक्वेन्सी च्या घटकांचा उदय होईल कारण जोपर्यंत सिम्युलेशनचा प्रश्न आहे वर आपण सर्वकाही 0 ला सेट करू तर पुढच्या वेळी अचानक आपण इतके उच्च सेट करता तर याने उच्च फ्रिक्वेन्सीच्या घटकांचा उदय होईल तर यासाठी काय उपाय आहे जर तुम्हाला उच्च मूल्ये कमी करायची असतील जर तुम्हाला ची उच्च मूल्ये कमीतकमी करायची असतील तर सर्वात सोपा उपाय म्हणजे वाढवणे आहे तर मोठा करा तर उदाहरणार्थ निश्चित केले जात आहे तर नाही बरोबर तर उदाहरणार्थ मी असे म्हणू यासाठी मला बरोबर खेळायचे नाही माझ्या स्त्रोताची वैशिष्ट्ये नियंत्रित करीत आहे नॅरो बँड वाइड किंवा वाइड बँड किंवा जे काही आहे परंतु समजा मी हे ला निश्चित केले तर काय होते ते आहे जी खूपच कमी संख्या आहे तर माझे सिम्युलेशन अगदी हळूहळू सुरू होते मला फार जास्त फ्रिक्वेन्सी संख्या किंवा जे काही असेल ते मिळत नाही बरोबर मी काय किंमत देत आहे हे करून किंमत मोजावी लागेल विद्यार्थीः डीसक्रिटायजेशन म्हणजे हे सोबत कसे बदलते ज्या क्षणी निश्चित केले जाते त्या क्षणीच डीसक्रिटायजेशन निश्चित होते याच्या समान सेट करुन मी किती किंमत मोजत आहे माझा सिम्युलेशन वेळ वाढला आहे जेव्हा स्रोत खूपच कमी असतो तेव्हापासून मला सर्व सुरु करावे लागते मी अगदी शिखरावर सुरु करू शकत नाही मला ते तयार करण्याच्या प्रतीक्षेत गॉसिअन च्या शेपटीकडे परत जावे लागेल नंतर मला प्रत्येकात एकसमान फ्रिक्वेन्सी वितरण मिळेल तर किंमत सिम्युलेशन ला लागणार जास्त वेळ आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी अंतिम गोष्ट म्हणजे आपण सिम्युलेशन किती वेळ चालवावे याबद्दल बोललो नाही तो वेळ किती असावा तर त्याचप्रमाणे आपण च्या दुसऱ्या बाजूला तेवढ्याच वेळासाठी जावे तर आपण पल्स मॅक्सिमा च्या आधी पासून जाऊ शकता आणि पल्स मॅक्सिमा च्या नंतर आणखी बरोबर तर उत्तर बरेच लांब आहे उदाहरण तर एक सामान्य चूक असू शकते म्हणूनच सामान्य चुका टाळण्याचे एक उदाहरण मी एकूण वेळ सेट केला आहे त्याचे सर्व काही कोड केलेले आहे टाईम स्टेप योग्य आहे सर्वकाही बरोबर आहे परंतु आपण पुरेश्या जास्त वेळे पर्यंत सिम्युलेशन चालविणे विसरलात तर तुम्ही पल्सच्या अगदी छोट्या भागाचे सिम्युलेशनकेले आणि तुम्ही उत्साही नाही कारण त्या फ्रिक्वेन्सी तयार केल्या गेल्या नाहीत ज्यामुळे तुम्ही तुमच्या समस्येचा योग्य रीतीने अभ्यास करू शकला नाही तर आपण अचूकपणे कोड केल्यावर या सर्व बाबी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत आहेत तर अगदी अचूकपणे कार्यरत कोड देखील आपल्याला चुकीची उत्तरे देऊ शकेल उदाहरणार्थ जर आपण किंवा टी योग्यरित्या निश्चित केले नाही तर सिम्युलेशन तुम्हाला काही संख्या देईल म्हणून विद्युतप्रवाह स्त्रोत वेळेचे फंक्शन म्हणून कसे परिभाषित करायचे यावर बरेच संशोधन झाले आहे ज्यामध्ये मी जात नाही परंतु बरेच काम केले गेले आहे आणि हे सॉफ्टवेअर मीप ज्याचा मी पूर्वी उल्लेख केला आहे यामध्ये आपण विविध मार्गांनी आपल्या कामासाठी योग्य विद्युतप्रवाह स्त्रोत निवडू शकता आपण त्याकडे नंतर येऊ म्हणूनच यालाच हार्ड स्त्रोत म्हटले जाईल ते ठीक आहे